शुभ प्रभात म्हणून आम्ही जिथपर्यंत IS 1905 प्रमाणे डिझाइनच्या विचारांवर कामकाजाच्या तणावाच्या दृष्टिकोनाचा विचार सुरू ठेऊ म्हणून शेवटच्या वर्गात आम्ही मूलभूत संकुचित तणावाकडे पहात होतो म्हणजे आम्ही अनुज्ञेय संकुचित तणावाकडे पहात आहोत आणि अनुज्ञेय संकुचित तणावावर आपण कसे पोहोचलो आणि शेवटच्या वर्गात आपण कुठे थांबलो नंतर पाहिले कसे हे मूलभूत संकुचित तणाव तीन महत्त्वाचे घटक वापरून फॅक्टर केले जाते बरं पहिला घटक सर्वात महत्वाचा घटक आहे तणाव कमी करणार्या घटकात पातळपणा प्रमाण आणि विक्षिप्तपणा प्रमाण ks गुणोत्तर प्रमाणानुसार क्षेत्रफळ कमी करणारे घटक आणि क्षेत्राच्या लहानपणामुळे आकार बदलण्याचे घटक त्या नंतर विटा बसविण्याच्या मार्गामुळे उद्भवू शकणाऱ्या बेड जोड्यांची संख्या आणि शेवटी परवानगीयोग्य कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस एफसी हा मूळ संकुचित तणाव आहे जो आपल्याकडे चाचणी परिणाम असल्यास आम्ही चिनाईच्या कॉम्प्रेशनमधील अपयशाच्या चतुर्थांश भागाकडे पहात आहोत किंवा आपण एक विशिष्ट युनिट सामर्थ्य आणि मोर्टार सामर्थ्य निवडू इच्छित असाल तर मूलभूत संकुचित तणाव तुम्हाला कोडच्या तक्ता 8 मध्ये दिला जातो तर मूलभूत संकुचित तणावाचा वापर करा आणि अर्थात घटकांचा वापर करून मूलभूत तणाव कमी करा याksआणिkaघटकांपैकी 1 पेक्षा कमी असेल तरkpघटक 1 पेक्षा जास्त असेल आणि आपण वापरत असलेल्या डिझाइन मध्ये परवानगी दिलेल्या संकुचित तणावात पोहोचू शकता वेगवेगळ्या भिंतींसाठी हा अनुज्ञेय संकुचित तणाव वेगळा असणार आहेजो आपण आपले डिझाइन करणे सुरू करता तेव्हा लक्षात येईल की प्रत्येक भिंतीची वेगळी सीमा अटी भिन्न पातळपणा प्रमाण असेल तर प्रत्येक कॉन्फिगरेशन प्रत्येक भिंत यासाठी परवानगीयोग्य संकुचित तणाव येथे आला पाहिजे म्हणूनच परवानगीच्या संकुचित तणावाचा संबंध आहे पुन्हा कामकाजाच्या तणावाच्या संकल्पनेत काम करणे तणावपूर्ण तणाव अनुमत टेन्सिल ताण तशाच प्रकारे परिभाषित केले जावेपरवानगीयोग्य कातरणे ताण परिभाषित करणे आवश्यक आहे आणि नंतर डिझाइन तयार करण्यासाठी आवश्यक परीक्षण आहेत आता काही विशिष्ट परिस्थितींमध्ये परवानगीयोग्य कॉम्प्रेशिव्ह ताण वाढवले आहे ठीक आहे कोड आपल्याला अशी परिस्थिती प्रदान करतो ज्या अंतर्गत आपण परवानगी देणारा संकुचित तणाव वाढवू शकता सर्वात महत्वाची परिस्थिती म्हणजे जेव्हा आपण विचार करीत असलेल्या भारांची लक्षणीय विलक्षणता असतेआपण ज्या उभ्या भारांचा विचार करीत आहात जेव्हा आपल्याकडे विक्षिप्तपणा असेल तेव्हा आम्ही परिणामी भारनियमनाबद्दल बोलत होतो संकुचित ताण क्रॉस सेक्शन मध्ये एकसमान नसतात आपल्याकडे एकसारखे कॉम्पॅप्रेसिंग ताण नसतात आपल्याकडे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये ग्रेडियंट असेल आपण एका क्रॉस सेक्शनच्या टोकाला कमी कॉम्प्रेसिव्ह ताणतणाव घ्याल तर दुसर्या क्रॉस सेक्शनच्या टोकाला उच्च कॉम्प्रेसिव्ह ताणतणाव घ्याल म्हणून जेव्हा आपल्याकडे क्रॉस सेक्शनमध्ये ग्रेडियंट असेल तेव्हा वॉल क्रॉस सेक्शन एकसमान कॉम्प्रेशनमध्ये नसावे म्हणजे संपूर्ण क्रॉस सेक्शन एकाच वेळी अपयशी ठरणार नाही परंतु सर्वात संकुचित फायबर एज सर्वात प्रथम क्रश होईल उर्वरित विभाग अद्याप कुचला नसेल तर आपल्याकडे धार कॉम्प्रेशन फायबरसह प्रथम एक स्ट्रेन ग्रेडियंट असेल परंतु उर्वरित क्रॉस सेक्शन कॉम्प्रेसिव्ह तणावाच्या त्या मूल्यापर्यंत पोहोचला नसेल तर याताण ग्रेडियंट परिणामासाठी आम्ही चिनाईसाठी परवानगी देणारी कॉम्प्रेसिव्ह तणाव वाढविण्याची परवानगी देतो आणि तो सुमारे 25 टक्के जास्तीत जास्त वाढविला जातो तर हे मुळात या वस्तुस्थितीसाठी आहे की लवचिक कम्प्रेशन अंतर्गत दगडी बांधकाम अधिक कॉम्प्रेशन लोड्सचा प्रतिकार करण्यास सक्षम असावे तर चिनाई शुद्ध कॉम्प्रेशनऐवजी वाकण्यामुळे लवचिक संपीडनात सुमारे 25 टक्के जास्त कॉम्प्रेशन ताण घेऊ शकते तर अनुज्ञेय ताणतणावांमध्ये वाढ करण्याची परवानगी हे सर्वात महत्वाचे कारण आहे तर स्ट्रेन ग्रेडियंट इफेक्ट म्हणजे एफसी 1 25 ने वाढवणे असे करणे म्हणजे काय म्हणजे 25 टक्के स्वतःच वाढवणे तसेचहे अशा प्रकारे काही पुनर्वितरणाची स्पष्टपणे गणना करीत आहे जे प्रत्यक्षात क्रॅक केल्यामुळे या घटनेत घडेल आणि चिनाईच्या भिंतीच्या सक्रिय क्रॉस सेक्शनात स्वतःच तणाव पुन्हा वितरित केल्या जाईल तर जेव्हा क्रॉस सेक्शनचा विक्षिप्तपणा 24 मधील 1 पेक्षा कमी असेल तेव्हा कोड मुळात कमी विक्षिप्तपणाकडे पहातोतुम्हाला माहित आहे विक्षिप्तपणा 24 ते 1 ते क्रॉस सेक्शनच्या जवळपास एक सहाव्या दरम्यान असते तेव्हा सेक्शन मध्ये तणाव येऊ लागतो तेव्हा क्रॉस सेक्शनच्या एक सहाव्या पलीकडे तणाव होतो म्हणून जेव्हा आपल्याकडे 24 मधील 1 पेक्षा जास्त विक्षिप्तपणा असेल तेव्हा या श्रेण्यांवर आधारित अनुज्ञेय तणावात आपण 25 टक्क्यांनी वाढ करू शकता तर आपल्या दोन किनार्यावरील तणावाचा अंदाज किनारा 1 आणि किनारा 2 म्हणून एफ 1 आणि एफ 2 असावा आणि नंतर स्वत लवचिक कम्प्रेशनसाठी एज कॉम्प्रेशन तणाव 25 टक्के वाढवाल कोड इतर अटींमध्ये अनुज्ञेय संकुचित तणाव वाढविण्यास देखील अनुमती देते तेथे एक परिशिष्ट आहे जो वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये समर्पित आहे ज्या अंतर्गत परवानगीच्या तणावात वाढ करता येते जेव्हा हे केले जाते तेव्हा आणखी एक अट अशी असते जेव्हा आपल्याकडे वितरित लोड विरूद्ध लक्षित भार असतो एकाग्र भार बेअरिंग क्षेत्र लहान असल्याने आपण वितरित भारांऐवजी एकाग्र भारांसह कार्य करीत असल्यास कोड पुन्हा तणावात वाढ करण्याची परवानगी देते तर आपण परिशिष्ट सी कडे पाहू शकता ज्यामध्ये या विशिष्ट अटी आहेत ज्या अंतर्गत परवानगी देणे आवश्यक आहे ताण वाढवता येऊ शकेल परंतु दोन सर्वात महत्वाचे म्हणजे एक म्हणजे ताण ग्रेडियंट इफेक्टआणि दुसरे म्हणजे जेव्हा आपण एकाग्र भारित असाल तेव्हा इथे मी बोललो आहे ठीक आहे त्याद्वारे आम्हाला अनुज्ञेय तणावपूर्ण ताण देखील परिभाषित करण्याची आवश्यकता आहे कारण आपल्याला माहित आहे की चिनाईची ताणतणाव ताकद महत्त्वपूर्ण गोष्ट नाही बेडची संयुक्त तन्यता लक्षणीय गोष्ट नाही तथापि जर तन्य शक्तीच्या परवानगीसाठी मर्यादित नॉनझेरो अंदाज उपलब्ध असेल तर आपण तो आपल्या डिझाइनमध्येच वापरू शकता आणि ही मूल्ये लहान आहेततथापि परवानगीयोग्य ताणण्याच्या दृष्टीकोनातून वापरले जाऊ शकते तर जर आपण उभ्या दिशेने वाकणे पहात असाल तर आपण एम 1 किंवा त्याहून चांगला एम 1 एच 1 किंवा एच 2 ग्रेड मोर्टारचा मोर्टार ग्रेड वापरत असाल तर तर आपण बेड जोडांवर लंब दिशेने पडणाऱ्या अगदी सामान्य ताणतणावाकडे पहात आहात बरोबर जेव्हा तणाव बेड जोडांवर सामान्य काम करत असेल तर दगडी बांधकामात परवानगी असलेल्या तणावचा ताण 0 07 एमपीए Nmm2 आहे आता त्याच परिस्थितीत आपण अद्याप एम 1 किंवा त्यापेक्षा चांगले ग्रेड मोर्टार वापरत असाल तर येथे बेडच्या जोड्याशी समांतर असलेली तन्य शक्ती आपण पूर्वीच्या मूल्यापेक्षा दुप्पट मूल्य वापरू शकता तर आपण पाहू शकता की बेडच्या जोड्यास अनुरुप परवानगी असलेल्या तन्यतेचा ताण बेडच्या संयुक्त भागाच्या अनुलंब परवानगी तणावापेक्षा दोनदा ठेवला जातो तर आम्ही बेडच्या जोड्याशी तन्यतेच्या सामर्थ्याच्या और्थोगोनल सामर्थ्याबद्दल बोलत होतो लंब लंबवत बेडचा सांधा सामान्यतः 2 असतो जो अजूनही कोड अभिव्यक्त्यांमध्ये ठेवला जातो आणि आपल्याला ती वाढ वापरण्याची परवानगी आहे दोनदा बेडच्या जोड्याशी समांतर तन्य सामर्थ्यासाठी फक्त जर युनिटची शक्ती कमीतकमी 10 एमपीए किंवा 10 एमपीए Nmm2 असेल म्हणूनच आपण वापरू शकता तो जास्तीत जास्त परवानगी देण्यायोग्य ताणचा ताण आहे परंतु जर आपण कमकुवत मोर्टार एम 2 मोर्टार पहात असाल तर मूल्य सामान्यत कमी असेल तर तुम्ही बेडच्या संयुक्त आणि दुप्पट सामान्य तणावासाठी 0 05 एमपीएकडे पहात आहात आणि जर आपण मोर्टार निम्न श्रेणी एम 2 ग्रेड मोर्टारचा असेल तर केवळ अनुज्ञेय तणाव म्हणून आपण ते वापरता तर अनुज्ञेय तणावपूर्ण ताण हा आहे की आपण अंदाज लावून हे वापरू शकता हे एक लहान प्रमाण आहे आणि शून्य तन्यता ताकदीची स्थिती वापरण्यात अडचण अशी आहे की आपल्याला क्रॉस सेक्शन अशी असल्याची खात्री करावी लागेल जे संपूर्ण क्रॉस सेक्शन कम्प्रेशनमध्ये आहे याची खात्री करते म्हणूनच आपण ज्या तणावासाठी जबाबदार आहात त्या अल्प प्रमाणात तणावामुळे आपणास परिस्थितीवर मात करण्यास मदत होते ते म्हणजे आपल्या क्रॉस सेक्शन मध्ये येत आहे आणि आपण क्रॉस सेक्शन परिमाण स्वतःच अनुकूलित करू शकता तिसरी वस्तू म्हणजे कातरणाच्या ताणाविषयी आम्ही आधीपर्यंत पाहिले आहे कातरण्याच्या ताणतणावाच्या बाबतीत पुन्हा हेच घडले जेव्हा आपण भौतिक सामर्थ्याकडे पाहिले तेव्हा आम्ही ज्या स्वरूपात कातरण्याचे सामर्थ्य विचारात घेत आहोत ते मोहर कुलॉम्ब निकषाचे आहेजिथे आपण वापरत असलेल्या सामग्रीचा प्रकार दिल्यास बाँड सामर्थ्य सामंजस्य आणि अंतर्गत घर्षण कोनातून किंवा उपलब्ध घर्षण प्रतिरोधातून सामर्थ्य येते तर या प्रकरणात आम्ही पूर्वी पाहिले आहे की कोडमध्ये परवानगी नसलेला कातरणे ताणfs 0 1 fd 6 आहे येथे 0 1 हे असे मूल्य आहे जे आपणास मिळवलेल्या सामंजस्याचा संदर्भ देते युनिट आणि मोर्टार दरम्यान असलेले बॉन्ड तर एकचतुर्थांश एफ डी जेथेएफडीकेवळ संपीडित क्षेत्रावर मृतभारांमुळेसंकुचित तणाव आहे आपण तणावात असलेल्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करत आहात आणि म्हणूनच जर आपण यास सामर्थ्य समीकरणाशी तुलना करू शकता तर आम्ही कल्पित प्रतिकार करण्याच्या मूल्याबद्दल बोलत आहोत अंदाजे एक सहावाच्या घर्षणाचे गुणांक जे आपल्याला वास्तविकपणे चिनाई सारख्या साहित्यात मिळतील जे 0 4 आहे त्या तुलनेत खरोखर लहान आहे आणि वरील गोष्टी म्हणजे आपण सामान्यत वास्तविक परिस्थितीत काय मिळवू शकता परंतु आम्ही अनुज्ञेय तणावातून कार्य करीत आहोत तर 0 1 कोऑशनचा संदर्भ घेतलेला एक भाग आणि म्यूचा संदर्भ घेतलेला एक सहावा भाग आणि वॉल क्रॉस सेक्शनच्या कॉम्प्रेस केलेल्या झोनवरील कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा विचार केला पाहिजे तर आपल्याकडे अनुज्ञेय संकुचित तणाव परिभाषित केला आहे आपल्याकडे अनुज्ञेय तणावपूर्ण ताण परिभाषित केला आहे आणिअनुमत कातर्याचा ताण परिभाषित केला आहे आणि जर आपण तीन भिन्न परिभाषा पाहिल्या तर वेगवेगळ्या भिंतींसाठी अनुज्ञेय कॉम्प्रेसिव्ह तणाव भिन्न असेल कारण भिंत कॉन्फिगरेशनची लांबी आणि उंची भिन्न असू शकते सीमारेषा बदलू शकते आणि म्हणूनच पातळपणाचे प्रमाण बदलले जाईल आणि घटक केएस भिंती ते भिंती बदलू शकतात आपण पहात असलेल्या मिश्रणात प्रमाणित तणावपूर्ण ताण बदलणार नाही तर ते मानक राहणार अनुज्ञेय कातरणे तणाव देखील बदलेल अनुमत कातरणे ताण बदलतील कारण ते ज्या स्थानावर आपण विचार करीत आहात त्या भिंतीवरील संकुचित तणावावर अवलंबून आहे तर पुन्हा परवानगीयोग्य कातरणे तणाव अनुमतीने संपीडित ताण म्हणून भिंत द्वारे भिंत द्वारे अंदाज करणे आवश्यक आहे तर यासह आपल्याकडे संरचनेवर कार्य करणार्या भिंतीवर कार्य करणार्या गुरुत्वाकर्षण आणि पार्श्व शक्तींच्या संयोजनांसाठी ताण अनुज्ञेय ताणतणावांमध्ये असल्याची खात्री करण्यासाठी तपासणी करण्यासाठी आवश्यक चौकट आहे ठीक आहे त्यासह मला आणखी एक पैलू तपासण्याची इच्छा आहे जी संग्रहण क्रियाची संकल्पना आहे जी दगडी बांधकामात विचारात घेतली जाते आणि दगडी बांधकाम कोड संग्रहण क्रिया विचारात घेते परंतु ही आर्किंग क्रिया आपण आधी पाहिलेल्या आर्किंग क्रियापेक्षा थोडी वेगळी आहे तर आपण यावर काही मिनिटे घालवू आम्ही पूर्वी पाहिलेल्या विरूद्ध कोडमध्ये संदर्भित केला गेलेला आर्किंग क्रिया भिंतीच्या सपाट विकृतीच्या बाहेर आर्किंग क्रिया झाल्याचे आपण पाहिले आहे एक आर्किंग क्रिया भिंतीवरील सपाट प्रतिकारापेक्षा जास्त प्रमाणात परवानगी देते आम्हीहलवलेलाआधार किंवा कठोर समर्थनांच्याउपस्थितीमुळे कसेपाहिलेकारणभिंतीवर उत्तरार्धात वाराचे भार किंवा जडपणाने भरलेले लोड आहे आणि जेव्हा भिंती विकृत होण्यास सुरवात करतात तेव्हा आपल्यात आधार आणि भिंत यांच्यात अंतर नाही किंवा नाही आपल्याला अतिरिक्त पकडीत बल किंवा क्लॅम्पिंग फोर्सेस मिळू शकतात ज्यामुळे भिंतीची क्षमता वाढतेआम्ही आतापर्यंत पहात असलेली आर्कींगची क्रिया आहे म्हणूनच ती सपाट दिशेने नाही कोड येथे काय बोलत आहे हे सपाट दिशेने घडणार्या क्रियांचा आर्किंग करणे आहे जेव्हा आपल्याकडे भिंती मध्ये ओपनिंग असतात ठीक आहे तर आम्ही प्रथम प्रकरण तपासू आम्ही त्या प्रकरणाची तपासणी करू जे दगडी बांधकामात घडणार्या सपाट आर्किंग क्रिया आहे संकल्पना कमीतकमी सारखीच आहे की आपल्याकडे खरोखर एक जोरदार रेषा आहे जी संकुचित बल बलाने विकसित केली आहे जी कमानीचे स्वरूप घेते आणि लोड प्रतिकार करण्यास परवानगी देते तर खरोखर जे घडते ते म्हणजे जेव्हा आपल्याकडे भिंतीमध्ये ओपनिंग असते जे उभे भार वाहणारे घटक असते तेव्हा आताउभ्या लोड मार्गातसातत्यनसते तर त्या क्षणी लोडचे काय होते मग लोड पूर्णपणे ते आपण ओपनिंगवर देणार असलेल्या लिंटेलद्वारे हस्तांतरित केले जाईल किंवा खरोखर प्रत्यक्षात ओझे ओपनिंग च्या कडेला हस्तांतरित केले जाईल आणि जर ते ओपनिंगच्या आकारात स्थानांतरित झाले तर आपण ज्या कारवाईची हमी देत आहोत ती खरोखरच आपण तपासत आहोत आणि जी घटना घडली ती म्हणजे आर्किंग क्रिया आणि कोणत्या परिस्थितीत ही घटना घडते हे आपण तपासण्याचा प्रयत्न करीत आहोत तर ही परिस्थिती पाहूया आम्ही भिंत पहात आहोत असे मी म्हटल्याप्रमाणे आपण भिंतीच्या भागाला पहात आहोत आणि भिंतीच्या त्या भागात एक ओपनिंग आहे हे स्पष्ट स्पॅन एल दरवाजा ओपनिंग आहे आणि त्या ओपनिंग वर लिंटेल प्रदान केलेला आहे तर प्रत्येक ओपनिंगला सामान्यतः लिंटेल दिले जाते आता आम्ही लिन्टलसाठी डिझाइन भारांवर विचार करूतथापि आम्ही सुरवातीस ओपनिंग पाहतो आणि ओझे पाहतो जे खरंच ओपनिंग वर आहेत तर आपल्याकडे चिनाईच्या भिंतीचा स्पँड्रल आहे आपल्याकडे दोन बाजूस दोन बाजूंनी चिनाईच्या भिंतीवरील स्पँड्रल आहे त्या स्पँड्रलच्या लोडमुळे काय होते हा एक प्रश्न आहे आता आपल्याकडे सुरुवातीच्या दोन्ही बाजूंकडे पुरेसे आकार असल्यास पुरेशी जागा आणि ही एक महत्त्वाची आवश्यकता आहे जर आपल्याकडे ओपनिंगच्या दोन बाजूंनी पुरेशी जागा असेल तर ओपनिंगच्या वरच्या बाजूस उभ्या बलाच्या परिणामी एक कमानाच्या स्वरूपात तयार करून पूर्णपणे हस्तांतरित केले जाऊ शकते आणि आपल्याला हे पूर्ण कमान होण्याची शक्यता मिळते जर ही संपूर्ण कमान तयार केली जाऊ शकते तर प्रत्यक्षात ओपनिंगवर खाली येत असलेला भार दोन बाजूंनी वळविला जाईल तथापि तेथे काही भौमितिक अडचणी आहेत ज्याचेपालन करावेलागेलकी नाही हे करावे लागेल किंवा नाही आणि हे ठरवते की आपण त्यासाठी लिंटल कसे डिझाइन कराल तर आम्ही काही मिनिटांत वेगवेगळ्या परिस्थिती तपासत आहोत तर आम्ही काय म्हणतो आहोत की ओपनिंगवर वर बसलेला भार कडेला हस्तांतरित होऊ शकतो आणि नंतर दोन्ही कडेला ते वाहून नेण्यापेक्षा जास्त भार वाहू शकेल म्हणूनच जर आपण आकृतीमधील हे ताळे पाहिले तर जीएच आणि जेकेच्या भिंतीच्या तळाशी असलेले हे विस्तार आता अतिरिक्त भार आणि अतिरिक्त ताण वाहून नेतील या तुलनेत जर ओपनिंग नसते तर भिंत काय हे भार वाहून नेली असती जर मी भिंतीच्या ए बी च्या खालच्या भागावर सरासरी ताण घेतो तर जर ओपनिंग नसेल तर जीएच आणि जेके विभागांमध्ये भिंतीवरील ताणतणाव कमी असेल तर ओपनिंग असल्यासज्याचा अर्थ असा की आता या ओपनिंगच्या वरील ओझे या व्यतिरिक्त जीएच आणि जेके ठीक या दोन विभागांकडे वळविली जाते तथापि दोन्ही बाजूंनी किती जागा उपलब्ध आहे यावर काही मर्यादा आहेत आपल्याकडे पुरेशी जागा नसल्यास कमान तयार होऊ शकत नाही आणि नंतर आपल्याकडे कमान स्वरूपात लोडचा प्रतिकार होणार नाही किंवा कमानी क्रिया स्वतःच पूर्णपणे असू शकत नाही आपण भूमितीयदृष्ट्या केल्यास आर्काइंग कारवाईवर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही या प्रकारची कॉन्फिगरेशन असू शकत नाही तर खरोखर जे घडत आहे ते म्हणजे ओपनिंगच्या वर बसलेला भार वळविला जात आहे आणि भिंतीच्या बाजूच्या बाजूस कमानीच्या स्वरूपात जोर म्हणून काम करतो जर आपण बिंदू सी आणि बिंदू एफकडे पाहिले तर हे कमान तयार झाल्या सारखे आहे आणि त्या दोन ठिकाणी कमानाचे बिंदू असल्यास अतिरिक्त उभा लोड जे वळविले जात आहेत ते आहे या दोन्ही बाजूं कातरणेच्या रूपात काम करते तर त्या कमानाच्या स्वतःच उजवीकडे दोन बाजूंनी उपलब्ध असलेल्या कातर प्रतिकाराने याची काळजी घेतली जाईल आर्चिंग कृतीसाठी कमानी प्रोफाइल स्वतः तयार करण्यासाठी त्या कातरण्याच्या प्रतिकारासाठी दोन बाजूंनी आपल्याकडे पुरेसे भिंत क्षेत्र असणे आवश्यक आहे तर भिंतीच्या दोन्ही बाजू प्रत्यक्षात कमानीसाठी abutments सारखे वागत आहेत हे खरोखर घडत आहे तर मग आपण ती यंत्रणा लक्षात ठेवूया आणि ज्या परिस्थितीत हे घडू शकते अशा वेगवेगळ्या परिस्थितीचे परीक्षण करूया म्हणूनच ज्या क्षेत्रातील ओपनिंगवरील अतिरिक्त भार भिंतीच्या आकारात हस्तांतरित होणार आहे आपण किती लांबीसाठी जादा वजन आणि संकुचित तणावासाठी किती लांबीचा अंदाज घेत आहात याचा अंदाज बांधला जाऊ शकतो तर जर ही लांबी जीएच आणि जेके ही एक्स असेल तर ती आरंभिक एल किंवा एल एच आंतरमजली उंची 2 ने विभाजित केलेल्या त्या प्रभावी कमानीच्या अंतरापेक्षा कमी असेल तर आपण संकुचित ताणतणावात किती क्षेत्राची वाढ पाहाल याचा अंदाज लावू शकता म्हणूनच जर आपण खरोखर अशा कॉन्फिगरेशनचे एक परिपूर्ण घटक मॉडेल बनवले तर आपल्याला दिसेल की भिंतीवरील एजी क्षेत्राच्या ओपनिंगमुळे जवळजवळ अप्रभावित तणाव आहेत ज्यात जीएच भाग फक्त अतिरिक्त आहे संकुचित तणाव आणि हे आर्चिंग एक्शन स्वतः तयार केल्यामुळे होते मध्ये संकुचित तणाव किती आहे हे डिझाइनच्या दृष्टीकोनातून अंदाज करणे कठिण असेल तर आम्ही साधारणत स्ट्रेच ए कडे पाहू आणि त्या मध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस एकसारखा असेल तर आम्ही भिंतीच्या ताणलेल्या ताणात अंदाजे तणाव करतो म्हणून आम्ही या भागामध्ये उच्च तणावग्रस्त ताणतणाव सांगणे सोपे होणार नाही याचा अंदाजे अंदाज लावितो आणि त्या संकुचित तणावासाठी डिझाइनची आवश्यकता काय आहे याचा आपण अंदाजे अंदाज लावता आम्ही संपूर्ण ताणून ताणतणावावरील ताण अंदाजे करतो या टप्प्यावर मी उल्लेख करू इच्छित असलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही एकाग्र भारातून चिनाईच्या भिंतीवरील लोड वितरणावरील लोड पाहत असाल आम्हाला असे गृहीत धरू द्या की आपल्याकडे चिनाईच्या भिंतीवर एक तुळई बसली आहे तर तुळईपासून चिनाईच्या भिंतीपर्यंतचे लोड वितरण अनुलंब उजवीकडे 30 अंशांच्या फैलावरून उद्भवते असे मानले जाते की आपण 30 चा कोन घेतला आहे उभ्या असलेल्या अंशांमध्ये आपल्याकडे केंद्रित लोड आहे फैलाव 30 अंशांवर आहे 30 अधिक 30 म्हणजे लोड फैलाव काय असेल ते एकवटलेले लोड नंतर भिंतीवरील चिनाईच्या प्लेन मध्ये एकसमान वितरित लोड बनते तर कोड 30 डिग्रीचा वापर दर्शविते काही कोड असे काही आहेत जे हे मूल्य 45 अंशांवर घेतील परंतु नंतर अनेक अभ्यासांनी असे सिद्ध केले आहे की मूल्य 30 डिग्रीच्या जवळ ठेवणे चांगले आहे तर 30 अंश पसरवणे म्हणजे सामान्यत एका भिंतीवरील प्लेन मध्ये एकसमान वितरित लोडमध्ये रूपांतरित होणारे लक्षित लोड पाहणे यासाठीच आपण लिंटेलवरील चिनाई भार समान अंदाज वापरतो मी ज्या त्रिकोणी समभुज त्रिकोणाकडे पाहतआहे आपण त्याच्याकडे येऊमी त्यास एका क्षणात स्पष्ट करीन आर्चिंग क्रिया प्रत्यक्षात होणार असल्यासआपल्याकडे आर्काइंग क्रिया होण्याची भौमितीय स्थिती आहे ओपनिंगच्या दोन्ही बाजूला पुरेशी रुंदीची भिंत आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि स्पॅन्ड्रेल देखील पुरेसे उंच आहे जे आपण लिंटेलच्या वरील आणि समभुज त्रिकोणात काढल्यास इतर भार येत नाहीत आम्ही अशा परिस्थितीत पाहु ज्यामध्ये आणखी काही ओझे येत आहेत असे समजू या की छतावरील स्लॅब ज्याला येथे हिरवा छप्पर स्लॅब दर्शविला आहे तो खरोखरच कमी आहे असे समजू आणि त्या छतावरील स्लॅब आपण समभुजेत हस्तक्षेप करणार आहोत तर सुरुवातीच्या वरील त्रिकोण नंतर आपल्यास त्रासदायक परिस्थिती आहे परंतु अशी परिस्थिती समजा जिथे छताचा स्लॅब त्रिकोणाच्या शिखरापासून लक्षणीय त्रिकोणाच्या दिशेने दूर आहे या शीर्षस्थानाचा अर्थ असा आहे की समभुज त्रिकोण हा एकमेव भार आहे ज्यासाठी आपल्याला लिंटेल डिझाइन करावे लागेल उर्वरित भार उर्वरित भागातील बरोबर क्रिया कमान करून कडेला हस्तांतरित होते तर ही आर्काइनिंग एक्शन आपल्याला लोड निश्चित करण्याची शक्यता देते ज्यासाठी आपण लिंटल स्वतःच तयार कराल आणि म्हणूनच कॉन्फिगरेशनमुळे आर्चींगची क्रिया होत नसेल तर आपल्याला योग्यरित्या लिंटेल कशा डिझाइन करावे हे माहित असावे तर ही स्वतःच या समस्येची टीका आहे माझ्याकडे हे अतिशय मनोरंजक छायाचित्र आहे जे आपल्याला सांगते की आर्चिंग एक्शन काय आहे आणि लिंटेल काय भार करेल आणि इंदिरा आवास योजनेतील हे एका साइटला भेट देणारी साइट आहे ज्यातून वीटची चिनाई वापरुन 6 मीटर बाय 4 मीटर बांधकाम केले आहे आणितुम्हाला तिथे दिसेल की तेथे कोणत्याही प्रकारचे लिंटेल नाही लिंटेल कोठार नसल्यामुळे दगडी किंवा वीट बांधकामात आपले नुकसान होईल व हानी होईल परंतु हे अगदी स्पष्ट आहे की केवळ त्या त्रिकोणी भारा करिता लिंटल कसे डिझाइन केले जावे बरोबर आहे तर जर आपल्याकडे तेथे लिंटल असेल तर उरलेल्या वरील दगडी बांधकाम वर जे काही भार येत असेल ते खरंच आर्चिंग अॅक्शनद्वारे खाली गेले आहे तर तेथे लिंटल नसल्याबद्दल धन्यवाद ही आर्चिंग अॅक्शन कृती आपल्यास दर्शवित आहे जर तेथे एक लिंटल असेल तर आम्ही हे दर्शवू शकणार नाही खरं तर अगदी माहितीपूर्णपणे आपण पहात आहात की दुसऱ्या बाजूला एक लिंटल आहे आणि तेथे एकही क्रॅक नाही तर या बाजूला एक लिंटल नाही आणि तेथे क्रॅक्स आहेत तर मला वाटते की हे चित्र तुमच्या मनात राहील तेच भार आहे ज्यासाठी आपण लिंटल डिझाइन केले पाहिजे जर अटी परवानगी देत असतील तर आणि म्हणूनच यापासून विचलित होणाऱ्या परिस्थिती काय आहेत हे तपासणे उपयुक्त आहे आणि आपण स्वत लिंटल डिझाइन करताना सावधगिरी बाळगली पाहिजे तर भिंतीच्या दोन्ही बाजूंनी आपल्याकडे लक्षणीय लांबी नसल्यास आम्ही काही शर्ती पाहू जर दोन बाजूकडील भिंतीमध्ये जर उन्सिम्मेत्रिकल डोअर ओपनिंग किंवा विंडो ओपनिंग असेल त्या बाबतीत आपल्याकडे किती रुंद भिंत आहे याची तपासणी करण्याची खबरदारी घ्यावी आणि पुन्हा ही एक प्रिस्क्रिप्शन आहे ज्याची लांबी एल 1 आहे ही लांबी एल 1 जी आपण एका बाजूला एल 1 कडे पहात आहोत आणि दुसर्या बाजूला एल 2 हे ओपनिंग च्या उद्दीष्टकाच्या कमीतकमी अर्ध्या अवस्थेचे असावे माझ्या बाबतीत अशी परिस्थिती आहे की एल 1 अर्ध्यापेक्षा कमी एल आहे आपल्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे ओपनिंग च्या वर येत असलेल्या सर्व भाराचे अंदाज बांधणे आणि त्या सर्व भारासाठी लिंटल डिझाइन करणे म्हणून आर्चिंग अॅक्शन विकसित करण्यासाठी भूमितीची उपलब्धता किंवा अन्यथा हा महत्त्वाचा प्रभाव आहे आणि जर आपल्याकडे एल 1 आणि एल 2 या दोन बाजूंनी एल 1 आणि एल 2 0 5 एलपेक्षा जास्त असेल तर आपल्याकडे आर्काइंग कृती होण्याची परिणामी कमान तयार होण्याची शक्यता असेल आणि आपण लिंटल केवळ समभुज त्रिकोणासाठी डिझाइन करू शकता आपण पाहू शकता की मध्यभागी असलेल्या आकृतीत ही पहिली आकृती कमान तयार होऊ शकत नाही ती व्यत्यय आणू शकते जर आपण तेथे कमान लावण्याचा प्रयत्न केला तर कमान अडथळा निर्माण होईल हीच समस्या आहे जर कमान अडथळा निर्माण झाला तर आपण सममितीय लोड ट्रान्सफर यंत्रणा तयार करू शकत नाही आणि म्हणूनच आपण लिंटल केवळ त्रिकोणी भारांसाठी डिझाइन करू शकत नाही तर ती ओपनिंग च्या वर असलेल्या सर्व लोड साठी डिझाईन करावे लागेल ठीक आहे आम्ही ज्या क्षेत्राबद्दल बोलत आहोत त्या क्षेत्रातील काही परिस्थिती समभुज त्रिकोणीय क्षेत्र ज्यामुळे विचलित होऊ शकतो आणि जर त्या अर्थाने त्या क्षेत्रामध्ये इतर काही ओझे येत असतील किंवा कोणत्या परिस्थितीत आपण समभुज त्रिकोणी क्षेत्राचा विचार करू तर ते एका क्षणामध्ये आपण पाहू तर सुरुवातीच्या दोन्ही बाजूंना आपल्याकडे लक्षणीय लांबी आहे अशी परिस्थिती पाहू या तर एल 1 आणि एल 2 आपल्याकडे असलेल्या 0 5 एल आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत तर आर्चींगची क्रिया विकसित होईल परंतु आर्चिंग एक्शन विकसित होत असल्याने आपण लिंटलच्या वरच्या बाजूला त्रिकोणी क्षेत्राकडे पहात आहात परंतु आपण ज्या त्रिकोणी क्षेत्राची तपासणी करत आहात त्या क्षेत्रात येणाऱ्या इतर काही भारांमुळे ते विचलित झाले तर ते केवळ चिनाईचे भार नाही हे समभुज त्रिकोणात बसते परंतु त्या भागात येणारे अतिरिक्त भार आहे तर या विशिष्ट प्रकरणात आपण पाहू शकता की ओपनिंगच्या वरील स्पॅन्ड्रल महत्त्वपूर्ण नाही यात आकारमान आहे आणि छप्पर आहे मजल्यावरील स्लॅब ऐवजी कमी किंवा कमी उंचीचे असू शकते आणि काही बांधकामा मध्ये ते 2 2 3 मीटरपेक्षा कमी असू शकते तर या विशिष्ट प्रकरणात आपल्याकडे मजला भार खरोखरच समभुज त्रिकोणात हस्तक्षेप करीत आहे तर एकदा समभुज त्रिकोण स्थापित झाल्यावर आपल्याला त्या मजल्यावरील लोडचे परिमाण काय आहे जे वरील मजल्यावरून पुन्हा एक समान वितरित भार आहे मजला भार काय आहे जे वास्तविक समभुज त्रिकोणाच्या आत बसते आणि त्या अतिरिक्त लोडसाठी लिंटेलची रचना करा त्यानंतर आपण मजल्यावरील लोडमधून येताना दिसू शकणारे समान वितरित लोड वापरा आणि लिंटलच्याच डिझाइनमध्ये हस्तांतरित करा पुन्हाजर आपल्याकडे वरील मजल्यावर मजले असेल तर आणि त्यामध्ये ओपनिंग असेल तर व त्या खाली दगडी बांधकाम असेल तर असे समजा की आपल्याकडे विंडो ओपनिंग आहे ओपनिंगच्या खाली दगडी बांधकाम आहे ती त्या ओपनिंगची उंची इतकी आहे की आपण ओपनिंगच्या या बिंदूकडे पहात असलेल्या त्रिकोणाचे शिखर 250 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक आहे तर अशा वेळेस आपण केवळ समभुज त्रिकोणाचा विचार करू शकता जर त्याऐवजी ओपनिंग शिखर जवळ असेल तर आपल्याला इतर भार देखील पहावे लागतील जे फ्लॉवर व मजल्यावरून येत आहेत तर येथे दोन अटी एक म्हणजे मजला स्वतः समभुज त्रिकोणात अडथळा आणत आहे म्हणून आपण लिंटलसाठी डिझाइन लोडचा भाग म्हणून समभुज त्रिकोणात अडकलेल्या भागाच्या मजल्यावरील लोडचा विचार कराल आणि वरील भाग प्रत्यक्षात या समभुज त्रिकोणाचे शिखरापासून 250 मिमी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास आपण या भागातील केवळ मजल्यावरील भार विचारात घ्याल तर वरील मजल्या वर काय घडत आहे ते पुन्हा कमान क्रिया आहे आपल्याकडे एक ओपनिंग आहे आणि पहिल्या मजल्यावर ओपनिंगच्या आकारात कमानी क्रिया आहे म्हणून जर शिखर आणि ओपनिंग दरम्यान महत्त्वपूर्ण अंतर उपलब्ध नसेल तर अतिरिक्त भार आहे जो आपण तळमजल्यावरील लिंटल डिझाइन करण्यासाठी वापरत असलेल्या समभुज त्रिकोणात येईल आणखी एक परिस्थिती आहे आपण ज्याची समिक्षा करीत आहात त्यात ओपनिंग सुद्धा समभुज त्रिकोणात देखील व्यत्यय आणतो आहे तर या विशिष्ट परिस्थितीत आपल्याकडे वरच्या मजल्यावरील दगडी भार आहे भिंतीवरील लोडचा एक भाग प्रत्यक्षात वाहून आहे आपण येथे हे बाण पाहू शकता वरच्या मजल्यावरील दगडी बांधकाम लोड दगडी बांधकाम वर आहे त्या लोड चिनाईच्या भिंतीचा आणि वरच्या मजल्याचा मजला लिंटेलमध्ये हस्तांतरित केला जाईलतसेच ते खाली असलेल्या लिंटेलमध्ये सुद्धा हस्तांतरित केल्या जाईल तर वरच्या मजल्यावरील भार आणि चिनाईच्या भिंतीवरील भार देखील लिंटेलमध्ये हस्तांतरित केला जाईल आणि तोच तो भार आहे जो आपण येथे पहात आहात ज्याचा समभाग त्रिकोणाच्या वरच्या भागापर्यंत जे वरच्या मजल्या संबंधित आहे आणि मग समभागात असलेल्या समभुज त्रिकोणाचा भाग आहे तर आपण लिंटलवर येणाऱ्या भारांचे अनुमान काढण्यासाठी समभुज त्रिकोणाद्वारे व्यत्यय आणल्या जाणार्या सर्व भाराचे गृहीत धरावे तर आपल्यास ओपनिंगच्या तळाशी असलेल्या त्रिकोणाचे शिखर 25 सेंटीमीटर किंवा त्याहून अधिक आहे की नाही हे तपासणे महत्वाचे आहे पुन्हा ही एक आनुवंशिक आवश्यकता आहे जी ठेवले आहे तर लिंटलच्या रचनेसाठी कोणत्या अतिरिक्त भारांचा विचार करावा लागेल याचा अंदाज लावण्यासाठी आपल्याला भूमिती तपासण्याची आवश्यकता आहे आता आपणास अशी परिस्थिती उद्भवू शकते जिथे त्याच मजल्यातील आपल्याकडे भिंत असलेले अतिरिक्त भार आहेत आणि हे ओपनिंग च्या वरच्या क्षेत्राला त्रास देत आहे ठीक आहे येथे एक सोपी केस आहे असे गृहित धरूया की आपल्याकडे प्रबलित कंक्रीट बीम किंवा स्टीलचे तुळई आहेत जी खोलीच्या छतावर भार वाहून नेणाऱ्या प्रणालीचा भाग म्हणून संरचनेच्या छतावर ठेवली आहेत आणि या तुळई नंतर दोनवर भिंतीवर समर्थित आहे म्हणूनच जेव्हा आपल्याकडे अशी परिस्थिती असेल तेव्हा ब्लॅक क्रॉस सेक्शनमध्ये एक तुळई आहे आणि ती चिनाईच्या भिंतीवर समर्थित आहे तर जर आपल्याकडे अशी परिस्थिती असेल म्हणून येथे आम्ही क्रॉस सेक्शन आणि या क्रॉस सेक्शनच्या मध्यभागीचा विचार करीत आहोत जर त्या क्रॉस सेक्शनची मध्यरेषा आपण ज्या त्रिकोणाच्या मागे पाहत आहोत त्यापेक्षा 25 सेंटीमीटरपेक्षा कमी असेलतरया एकाग्र भारातून अतिरिक्त भार योग्य लिंटेलच्या डिझाइनमध्ये विचारात घ्यावे लागेल आता जर आपल्याकडे 25 सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर आपल्याला विचार करण्याची गरज नाहीआपल्याकडे पुरेशी फैलाव असेल आणि चिनाई भार वाहण्यास सक्षम असेल परंतु जर या समभुज त्रिकोणाच्या अगदी जवळ असेल तर समभुज त्रिकोण क्षेत्राचा परिणाम एकाग्र भाराच्या फैलावरून होईल तर तुळईच्या मध्यभागी आणि त्रिकोणाच्या शिखरांमधील या अंतरानुसार एकाग्र केलेल्या शक्तीमधून भारांचे फैलाव झाल्यामुळे आपण अतिरिक्त भार येत असल्याचे विचारात घ्याल तर एकाग्र केलेल्या शक्तीला 30 डिग्रीच्या कोनात एकसमान वितरित दलात रूपांतरित करणे आवश्यक आहे तर येथे तुम्ही जे पाहता ते हे आहे की बिंदू ओळींसह हा त्रिकोण म्हणजे बीममधून येणाऱ्या एकाग्र लोडचे फैलाव एकसमान वितरित शक्तीमध्ये रूपांतरित आहे जर त्रिकोणाचे शिखर आणि एकाग्र भार 25 सेंटीमीटरच्या आत असेल तर हिरव्या छायांकित क्षेत्राची याव्यतिरिक्त लिंटलच्या डिझाइनमध्येच दखल घेतली आहे जाईल तर ही दुसरी अट आहे जी तुम्ही तपासण्याची गरज आहे तर टेन्सिल लोड प्रतिरोधक घटकाची रचना वाकणे घटक लिंटेल डिझाइनचा संबंध आहे तोपर्यंत काळजीपूर्वक पाहिले पाहिजे मी या टप्प्यावर हे सांगू इच्छितो की आपण ज्या गोष्टींबद्दल बोलत आहोत ते कट लिंटलल्स आहेतह्या लिंटलल्स साधारणता ओपनिंग वर दिलेल्या आहेत व साधारणता पंचवीस सेंटीमीटर चा आधार भिंतीच्या दोन्ही बाजूंनी दिलेला आहे तथापि आम्ही पाहिले आहे की आतापर्यंत आयएस 4326 चा संबंध आहे की आपण क्षैतिज भूकंपाच्या पट्ट्या पुरवित आहात आणि या पातळीवरील क्षैतिज भूकंपाच्या पट्ट्या भूकंप प्रतिकारात अत्यंत प्रभावी आहेत तर हे कट लिन्टल प्रत्यक्षात कट लिन्टल म्हणून नव्हेतर संपूर्णभार वाहणार्या भिंतींवरुनसततएकत्र जोडण्यासाठी आणि त्यांना एकत्र जोडण्यासाठीसतत प्रभावी होईल कटसाठी लिहून दिलेल्या सूचना आहेत लिन्टल बँडसाठी लिहून दिलेल्या सूचना आहेतआपण घातलेल्या स्टीलचे प्रमाण खरोखर नाममात्र असते आपणास खात्री आहे की जेव्हा लिंटेल उघड्याच्या एका भागावर येईल तेव्हा उघड्यावरील लिंटेल किती प्रमाणात भार केले जावे हे तपासण्याची काळजी घेतली पाहिजे तर लिंटल बँडच्या उर्वरित भागावर भूकंपाची पट्टी असू शकते लिंटल बँड मध्ये आयएस 4326 नुसार निर्धारित केलेला किमान स्टील असावे आम्ही जेव्हा आयएस 4326 च्या तपशिलावर आलो तेव्हा आपल्याला दिसेल की लिंटल बँडसाठी लिहिलेली स्टील प्रमाण थोडे लहान आहेते प्रत्यक्षात एक तणाव प्रतिकार प्रकार आहेहे प्रबलित कंक्रीटमधील लवचिक घटक नाहीत म्हणूनच जर आपण 4326 मध्ये सांगितल्यानुसार स्टील आणि परिमाणांसह भूकंपाच्या पट्ट्या पुरवित असाल तर जेव्हा ओपनिंग च्या बाबतीत बोलू तेव्हा ते हे सक्षम असावे याची काळजी घ्यावी लागेल किंवा वरील त्रिकोणी क्षेत्रामध्ये भार घेण्यास आवश्यक डिझाइन प्रतिकार आहे ते अबाधित आहे ठीक आहे म्हणूनच आयएस 1905 च्या डिझाइनपर्यंत कमीतकमी एकंदरीत विचारांवर नक्कीच स्पर्श केला गेला आहे तर असे बरेच गुंतागुंत आहेत ज्यातून आपण प्रशंसा करण्यास सक्षम व्हाल अशी काही उदाहरणे आहेत परंतु मला थोड्या उदाहरणाणा स्पर्श करायचा आहे जर आपण चिनाईच्या संरचनेची चिनाई भिंत लोड बेअरिंग चिनाईची रचना बनवायची नसल्यास अविभाजित चिनाई ज्याचा आपण विचार करीत आहोत आपण झोन 2 स्ट्रक्चर भूकंपाचा झोन 2 स्ट्रक्चर घेऊया तर पुढे काय आहेत की आपण क्रॉस सेक्शनच्या निवडीकडे भिंतीसाठी सामग्रीची पसंती गाठण्यासाठी अनुसरण कराल तर आपण पुढील चरणांचे अनुसरण केले पाहिजे नक्कीच मी असे मानत आहे की आम्ही येथे गुरुत्वाकर्षण बला कडे पहात आहोत पण अर्थात तुम्ही 1893 चा विचार केला पाहिजे जर आपण भूकंप बलाने आणि अर्थातच काम करत असाल तर पवन शक्ती संहितादेखील विचारात घ्यावी लागेल पण गृहित धरून आणि गुरुत्वाकर्षण बलासाठी एकाच भिंतीची रचना पहात असताना स्वत च्या वजनाचा अंदाज घ्या सुपरइम्पोजेड लोडचा अंदाज घ्या ज्यासाठी आपण लोड बद्दल असलेल्या IS 875 कोडवरून आलेल्या प्रिस्क्रिप्शनचा वापर करावा लागू शकतो भाग 1 मृत भार आणि भाग 2 लादलेल्या भारांसाठीचा आहे तर चला आपण असे म्हणू शकता की आपण भिंतीवर कार्य करत असलेले भिन्न भार स्थापित करण्यास सक्षम आहात आपण अंदाज बांधून सुरुवात केली आहेहेभिंतीवरएकललोड अभिनय असूकिंवा नसू शकते जर तेभिंतीवर विक्षिप्तपणाशिवाय किंवा त्याशिवायसिंगललोड करतअसेल तर ते आपल्यासाठीएक सोपा प्रकरण आहे परंतु जर आपल्याकडे भिंतीवर अनेक भार असतील तर आपल्याला स्वतःच भारित वजनदार विक्षिप्तपणाचा अंदाज घ्यावा लागेल तर परिणामी सनकीपणाचे प्रमाण काढू शकता आणि येथे आपणास आपापल्या विक्षिप्तपणाने भिंतीवर कार्य करणारे भिन्न भार मूळतः अनुकूलित करता येतील आणि परिणामी विक्षिप्तपणाच्या निकषात भिंतीच्या मध्यभागी काही मोमेंट्स येतील तर आपण एकूण लोड डब्ल्यूच्या परिणामी विक्षिप्तपणाकडे पाहू शकता जसे की डब्ल्यू 1 एक भार त्याच्या विक्षिप्तपणा ई 1 अधिक डब्ल्यू 2 चे ई 2 मध्ये गुणाकार करीत आहे आणि ई कॅप काय असावे यावर पोहोचू शकता ते आपल्याला परिणामी विक्षिप्तपणाईबार देईल परिणामी विक्षिप्तपणा जाणून घेतल्यामुळे आर्किटेक्चरल विचारांनुसार आलेल्या क्रॉस सेक्शनसह काम करण्यास प्रारंभ करा आपण असे सांगा की आपण 230 मिमी भिंतीवर किंवा 340 मिमी भिंतीसह कार्य करत आहात तर आपल्याकडे जाडपणा आहे ज्यासह आपण कार्य करीत आहात आणि आपल्याला आपले विक्षिप्तपणाचे प्रमाण मिळू शकेल जे या प्रकरणात टी असेल ई तर आपण विक्षिप्तपणा प्रमाण स्थापित केले आहे आपले प्रारंभिक विलक्षण प्रमाण स्थापित केले आहेविलक्षण प्रमाणानुसार योजनेच्या कॉन्फिगरेशनसह आणि सीमारेषाच्या आधारे भिंतीच्या उंचीमुळे भिंतीची उंची आणि भिंतीच्या कडा लांबीच्या बाजूने लांबीच्या तटबंदीवर आधारित आपण अंदाज लावण्यास सक्षम असाल की प्रभावी उंची काय आहे भिंत म्हणजे भिंतीची प्रभावी लांबी किती असते आणि भिंतीची प्रभावीजाडी काय आहे तर यापैकी तीन पॅरामीटर्सची गणना कशी करावी लागेल हे आपण पाहिले आहे आपण एकदा अंदाज घेऊ एच प्रभावी एल प्रभावी आणि टी प्रभावी कृशता प्रमाण अंदाज आणि सूक्ष्मता अनुपात आम्ही दोन प्रमाणा पैकी जे H प्रभावीtप्रभावी किंवा एलप्रभावी tप्रभावी पैकी लहान प्रमाण घेऊ एकदा आपल्याकडे पातळपणाचे प्रमाण आल्यावर आपण विलक्षण प्रमाण घ्या आणि आपण आता टेबल 9 पासून ताणतणाव कमी करण्याच्या घटकाचा ks अंदाज करू शकता ज्याचा आपण पूर्वी शोध घेतला आहे आपण अंदाज लावला की तणाव कमी करणार्या घटक के एस आणि जर क्रॉस सेक्शनच्या लहानपणासाठी लागू असेल तर क्षेत्र कमी करण्याचे घटक काढू आणि जर विटा वेगळ्या पॅटर्नमध्ये घातल्या जात असतील तर आकार बदल घटक काढू तर या टप्प्यावर आपल्याकडेके एस केए आणिकेपी आहेत एकदा आपल्याकडे हे तीन घटक मिळाले तर दगडी बांधकाम मध्ये किती संकुचित ताण आहे ते आपण काढू शकतो कारण आपल्याला पूर्ण भिंतीमध्ये किती भार आहे ते माहिती आहे एकदा आपल्याला भिंतीचा क्रॉस सेक्शन माहिती आहे आणि यावरून आपण संकुचित ताण काढू शकतो आपण संकुचित ताण काढू आणि आणि जर आठवत असेल तर आपण परमिसिबल संकुचित ताण एफएस काढू शकतो आम्ही आता fb घ्याव त्याला ks ka आणि kp नेगुणा येथे आपण काय करत आहात की आपण भिंतीवर कार्य करणार्या मागण्यांमधून संकुचित तणावाचा अंदाज लावत आहात आणि त्यासkskaआणिkp द्वारेविभाजित करा म्हणूनच मूलभूत संकुचित तणावाचा अंदाज मिळेल कारण आपण आता डिझाइन करीत आहात तरkskaआणिkp ने केलेल्या भारानुसारभार कमी झाल्यामुळे संकुचित तणावाचाअंदाज घ्या आणि डिझाइन एफ बी मध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या मूलभूत संकुचित तणावाचा अंदाज घ्या म्हणूनच एकदा आपल्याकडे मूलभूत तणावग्रस्त ताणतणाव आल्यानंतर आपण कम्प्रेशनमधील अनुज्ञेय तणावग्रस्त ताणतणाव वाढवू शकतो की नाही हे तपासण्याची आवश्यकता आहे विशेषतः जर आपल्याकडे लक्षणीय विक्षिप्तपणा असेल तर आपण परवानगी असलेल्या संकुचित तणावात वाढ लागू कराल म्हणून येथे आपण काय करू शकालके केए आणिकेपी कमी करण्याच्या घटकांनी विभाजित केलेल्या तणावग्रस्त ताणतणावात आलाआहातआणित्यानुसार विभाजन करा की या प्रकरणात विक्षिप्तपणामुळे परवानगी असलेल्या ताणतणावामध्ये 25 टक्के वाढ होण्याची परवानगी आहे तर 1 25 ने आपल्याला प्राप्त होणाऱ्या संकुचित तणावाचे मूल्य विभाजित करा आपणास मूलभूत संकुचित तणाव मिळेल तर आपण अनुज्ञेय तणाव समीकरण पाहिले आहे कारण हे के केए आणिकेपी ने fb ला गुणाकार केले आहे व ते fs इतकेआहे आता आपण इतर मार्गाने कार्य करीत आहोत आणि म्हणूनच ताणतणाव कमी करण्याच्या घटकांद्वारे मागणीचा ताण विभागला जात आहे आपण परवानगी तणाव वाढवण्यास परवानगी देऊ शकता जर ते अनुज्ञेय तणावाच्या बाजूच्या एफसी वर असेल तर अनुज्ञेय संकुचित ताण 1 25 ने वाढविले जाईल परंतु ते एफसी गुणीला 1 25 होईल परंतु आता आम्ही दुसर्या बाजूला कार्य करीत आहोत आणि म्हणूनच 1 25 समीकरणाच्या डाव्या बाजूला जाईल एकदा आपणआवश्यक मूलभूत संकुचित तणाव काढला की आपल्याकडे दोन पर्याय आहेत आपण आयएस 1905 कोडवर जाऊ शकता जर आपण प्रयोगशाळेतील काही चाचण्या करण्याचा विचार करत नसल्यास आयएस 1905 मध्ये तक्ता 8 पहा आणि मग तक्ता 8 मध्ये आपण प्रत्यक्षात निवडू शकता तणाव कमी करण्याच्या घटकांच्या वापरानंतर आणि अनुज्ञेय संवेदनशील ताणतणावाच्या वाढीच्या अनुप्रयोगानंतर सुमारे 1 03 असल्याचे आपल्या मूळ संकुचित तणावास आपण सांगूया आम्हाला सांगा की आपण तिथे कुठेतरी आहात 1 03 एमपीए किंवा Nmm2 नंतर आपण प्रत्यक्षात एम 2 मोर्टार आणि सामर्थ्याच्या युनिटसह जाण्याची शक्यता आहे 15 परंतु नंतर आपल्यात येणारी इतर अडथळे पहिल्या निर्बंधांपैकी एक असू शकतात आपण ज्या झोनमध्ये आपण तयार करत आहात त्या भूकंप भूकंप झोन आणि आपण तयार करीत असलेल्या मोर्टारच्या प्रकारावर देखील मर्यादा आहेत ज्या आपण वापरु शकाल तर कदाचित आपण कदाचित जास्त मोर्टारसाठी जाण्यासाठी लागणारे काही मोर्टार निवडण्यास सक्षम नसाल तर मग आपण उच्च मोर्टारसह काम करणे सुरू करा आणि नंतर पहा की मी 1 09 ने जाऊ शकतो आणि मग मी 12 5 एमपीए वीट किंवा एच 1 मोर्टारसह 10 एमपीए वीटसह जाऊ शकेन तर एफबी स्थापित केल्यामुळे आपल्यासआता आसपासचे सामर्थ्य मिळण्याची शक्यता आहे आपल्याकडे हे हँडल आहे ज्याद्वारे आपण मोर्टारचा प्रकार आणि युनिट सामर्थ्य निवडू शकाल पण लक्षात ठेवा आपण एका भिंतीसाठी ही गणना करत आहातआपण प्रत्येक भिंतीसाठी हे पुन्हा पुन्हा सांगत आहात याचा अर्थ असा की युनिटची संकुचित शक्ती आणि मोर्टारची संकुचित शक्तीच्या अंतिम निवडीच्या संदर्भात आपल्याकडे थोडीशी तर्कसंगतता असणे आवश्यक आहे आपल्याकडे संरचनेच्या वेगवेगळ्या भागासाठी भिन्न मूल्ये असू शकत नाहीत वरच्या मजल्यांसाठी वापरल्या जाणार्या भू मजल्यांसाठी वापरल्या जाणार्या गोष्टींमध्ये आपल्यात थोडा फरक असू शकेल परंतु दिलेल्या मजल्यांसाठी या पॅरामीटर्समध्ये मोर्टार सामर्थ्य आणि युनिट सामर्थ्य बदलणे व्यावहारिक नाही तर भूकंप प्रतिकार संहिता 4326 ने कोणत्या झोनमध्ये आपण कोणत्या मोर्टारचा वापर केला पाहिजे या संदर्भात मर्यादा दिल्या आहेत आणि इतर भिंत अशा प्रकारे डिझाइन केल्या जाणार्या रचनात्मक व्यावहारिक बाबी असतील बरोबर तर ही एकंदर चौकट आहे ज्यासह आपण निश्चितपणे प्रत्येक भिंत डिझाइन करीत आहात त्याच भिंतीसाठी आपण भिंत क्रॉस सेक्शन ताणतणाव अनुभवत असल्यास अनुज्ञेय तणावग्रस्त तणाव देखील तपासू शकता आणि जर कातरणे असल्यास ताणतणाव असल्यास गुरुत्व आणि पार्श्व शक्तींच्या संयोजनासाठी कातरणे ताण देखील तपासू शकता आपण भिंती मध्ये अपेक्षित कातरणे ताण अंदाज किती आहे आणि परवानगी कातरणे ताणविरूद्ध तुलना करू शकता तर त्या दिलेल्या भिंतीसाठीच आपण तयार केलेल्या डिझाइन तपासणी पूर्ण करतील तथापि हे संकुचित तणाव आहे ज्यामुळे आपल्या आवडीची युनिट आणि मोर्टार सामर्थ्य योग्य ठरते 1905 पर्यंत जिथे डिझाइन करण्याच्या दृष्टिकोनाचा शेवट झाला आहेकोड अधिक काही लिहून देत नाही फक्त एक संपूर्ण भौमितिक विचारांचे पालन केले पाहिजे आणि तीन तणाव पातळी कातरणे कम्प्रेशन आणि ताण तणाव तपासले गेले पाहिजेत आणि ते परवानगी असलेल्या मर्यादेमध्ये आहेत याची तपासणी केली जाईल या आवश्यकतेसह हे आधार देते मी येथे थांबेन आणि आम्ही पुढील व्याख्यानात आमच्या डिझाइन प्रॉब्लेम विषयी पुढे चालू ठेवू